आपण ड्रेन फीडबॅक बायसिंगचा वापर करून कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर च्या गेन चे विश्लेषण केले आहे आणि आपल्याला गेट बायस रेसिस्टर RG च्या अडचणी आढळल्या आहेत आता आपण हेच काम कॅपेसिटर कपलिंग कॅपेसिटर C1 आणि C2 साठी करू आता या डाव्या बाजूला हे ड्रेन फीडबॅक बायस सोबत संपूर्ण सर्किट आहे आणि इनपुट सोर्स C1 शी देखील जोडलेले आहे C2 च्या माध्यमातून लोड जोडले गेले आहे आणि स्मॉल सिग्नल इक्विवलेंट उजवीकडे दर्शविले आहे मी फक्त I0 ओपन सर्किट केला VDD ला शॉर्ट सर्किट केले आणि ट्रान्झिस्टर ऐवजी त्याचे स्मॉल सिग्नल इक्विवलेंट वापरले आहे आणि हे अशाप्रकारे आपल्याकडे आहे तर कॅपेसिटर ची व्हॅल्यू काय असली पाहिजे जेणेकरून ते शॉर्ट सर्किट सारखे काम करेल आपल्याकडे हे सर्किट आहे आणि प्रथम आपण C1 वर लक्ष देऊ आणि अर्थातच इनपुट सोर्स निष्क्रिय केला आहे आपण वापरत असलेला सिद्धांत हा कॅपेसिटर च्या अक्रॉस चे रेजिस्टन्स शोधण्या सारखाच आहे आणि कॅपेसिटर रिएक्टन्स हे रेजिस्टन्स पेक्षा खूपच लहान असेल हे सुनिश्चित करा आणि या प्रक्रियेत सर्किट मध्ये स्वतंत्र सोर्स शॉर्ट सर्किटेड असतात म्हणून इनपुट सोर्स Vs ग्राउंड सोबत शॉर्ट आहे आणि आपल्याकडे दोन कॅपेसिटर देखील आहेत आणि आपण त्या ठिकाणी दोन्ही कॅपेसिटर वापरून कॅल्क्युलेशन मध्ये गुंतागुंत करू इच्छित नाही तर आपण वाजवी रित्या गृहित धरू की कॅपेसिटर C1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना दुसरा योग्यरित्या निवडला गेला आहे जो शॉर्ट सर्किट प्रमाणे वागतो म्हणून C1 साठी कॅल्क्युलेशन करताना आपण C2 ऐवजी शॉर्टसर्किट वापरू तर आता आपल्याकडे हे सर्किट आहे आणि येथे कॅपेसिटर चे दोन टर्मिनल आहेत आणि केवळ पूर्णतेसाठी मी त्यास या प्रमाणे जोडेल तर C1 च्या अक्रॉस चे रेजिस्टन्स काय आहे मी उर्वरित सर्किट भोवती एक बॉक्स काढतो हे ग्राउंड आहे तसेच हा पॉईंट ग्राउंडेड आहे तर तुम्ही बघत आहात की C1 या टर्मिनल A आणि टर्मिनल B दरम्यान जोडलेले आहे आणि B आणि ग्राउंड दरम्यान बॉक्स मध्ये हे सर्किट आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे तर माझ्याकडे येथे C1 आहे येथे RS आहे आणि हे प्रत्यक्षात एका सर्किट शी जोडलेले आहे आणि येथे काही लुकिंग इन रेजिस्टन्स असतील तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे लिनियर सर्किट असल्यास कोणत्याही दोन टर्मिनल मधील इक्विवलेंट म्हणजे रेजिस्टन्स असेल तर आत मध्ये थोडे रेजिस्टन्स असेल आणि हे रेजिस्टन्स म्हणजे सर्किटचे इनपुट आहे याचा अर्थ काय आहे जेव्हा आपल्याकडे सर्किट असेल दोन पोर्ट असतील हे पोर्ट वन आहे हे पोर्ट टू आहे आणि हे थ्री आहे जे म्हणजे कॉमन ग्राउंड आहे आपल्याजवळ Vs आणि Rs आहे आणि दुसऱ्या बाजूला RL आहे अशा परिस्थितीत या इनपुट पोर्ट मध्ये असलेले रेजिस्टन्स म्हणजेच या टर्मिनल आणि या टर्मिनलच्या मध्यभागी असलेल्या म्हणजे इनपुट पोर्टमध्ये असलेल्या रेजिस्टन्स ला Rin म्हणून ओळखले जाते हे टर्मिनल आणि या टर्मिनलच्या दरम्यान हे Rout आउटपुट रेझिस्टन्स आहे आणि Vs झिरो सेट केल्यावर आउटपुट रेझिस्टन्स मिळवता येते तर ही व्याख्या आहे जर तुमच्याकडे असे इनपुट पोर्ट सारखे काही असेल तर त्यामध्ये असलेला रेजिस्टन्स हा इनपुट रेजिस्टन्स आहे आणि यास आपण आऊटपुट पोर्ट म्हणून ओळखू शकतो तर त्यामध्ये असलेला रेजिस्टन्स हा आऊटपुट रेजिस्टन्स आहे हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की इनपुट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करताना लोड योग्य जागेवर असणे आवश्यक आहे कारण यामुळे इनपुट रेजिस्टन्सवर परिणाम होऊ शकतो सरतेशेवटी ते या सर्किटच्या उजवीकडे आहे त्याचप्रमाणे आऊटपुट रेझिस्टन्स कॅलकुलेट करताना येथे सोर्स रेजिस्टन्स त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे सोर्स स्वतः झिरोवर सेट केला जाईल परंतु सोर्स रेजिस्टन्स तसेच असेल तर या दोन टर्मिनल दरम्यान या पॉईंट आणि त्या पॉईंट च्या मध्ये सर्किटचे इनपुट रेझिस्टन्स आहे तर या प्रकारे आपल्याला एम्पलीफायर च्या इनपुट आणि आउटपुट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्याचा अनुभव देखील मिळतो आणि C1 च्या अक्रॉस तुम्ही स्पष्टपणे बघू शकता की आपल्याकडे Rs Rin Rs आहे आपल्याला आधीच माहित आहे की आपल्याला Rin कॅल्क्युलेट करावे लागेल तर मी पुन्हा सर्किटचा तो भाग इथे ड्रॉ करत आहे हे गेट आहे हा ड्रेन आहे आणि हा सोर्स आहे जे ग्राउंडेड केलेले आहे आणि याच्या अक्रॉस RL आहे हे gmVGS आहे तसेच इथे हे व्होल्टेज VGS आहे आणि आपल्याला या दोन टर्मिनल्स मधले रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करावे लागेल आणि आपल्याला मूलभूत इलेक्ट्रिकल सर्किट्सवरून माहित आहे की हे करण्याचा मार्ग म्हणजे एक तर व्होल्टेज सोर्स कनेक्ट करणे आणि त्यामधून फ्लो होणारा करंट मोजणे त्याचा रेशो घेणे किंवा करंट सोर्स अप्लाय करणे डेव्हलप होणारे व्होल्टेज शोधणे आणि रेशो घेणे हा दुसरा मार्ग आहे आणि या विशिष्ट प्रकरणात मी व्होल्टेज सोर्स VTEST कनेक्ट करेन आणि करंट ITEST शोधावा लागेल तर त्यामध्ये आपल्याला इथे किर्चहोफचा करंट लॉ लिहायचा आहे खरं तर मी व्याख्यानात इथेच थांबविण्यास आणि हा ITEST आणि इनपुट रेजिस्टन्स VTEST ITEST शोधण्यासाठी प्रोत्साहित करायला पाहिजे तर कृपया तुम्ही स्वतःहून हे करा मी तुम्हाला उत्तर सांगेल परंतु तुम्ही स्वतःच ते केले तर हा शिकण्याचा एक चांगला अनुभव असेल म्हणजे जर मी येथे किर्चहोफ करंट लॉ चे समीकरण लिहिले मी यास Vo म्हणतो येथे व्होल्टेज VTEST माझ्याकडे RGआहे जे म्हणजे RG च्या माध्यमातून आउटपुट नोड मध्ये पंप केला जाणारा करंट आहे आणि तो करंट येथून फ्लो होणार्या करंटच्या बरोबरीचा असेल जो gmVGS आहे आणि तुम्हाला या प्रकरणात दिसत आहे की VGS हा अगदी VTEST प्रमाणेच आहे म्हणूनच हा gmVTEST Vo RL आहे आणि तुम्ही हे देखील पहाल की येथे हा करंट ITEST म्हणजे RG मधून फ्लो होणारा करंट आहे म्हणून ITEST म्हणजे RGआहे आणि आपण या समीकरणातून व्हेरिएबल Vo ला दूर करू शकतो आणि VTEST ITEST शोधू शकता आणि आशा आहे की तुम्ही ह्यासाठी स्वत हून प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला ते अचूकपणे मिळाले आहे आणि योग्य उत्तर RG RL gmRL1आहे तर हे असे आहे तुम्ही RG ची एक व्हॅल्यू निवडली आहेआणि याचा वापर करून तुम्ही हा Rin शोधू शकता आणि जोपर्यंत आपल्या कॅपेसिटर C1 चा प्रश्न आहे C1 ≫1 0Rs Rin मी जर हे रिएक्टन्सच्या स्वरूपात लिहित असल्यास कॅपेसिटरचे रिएक्टन्स 1 0C1 पेक्षा खूपच कमी असणे आवश्यक आहे आणि आणि C1च्या दृष्टीने हे अशाप्रकारचे आहे म्हणून C1 हा 1 0Rs Rin पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तसेच Rin म्हणजे RG RL gmRL1 आहे आणि तुम्ही पाहू शकता की जरी हा RG खूप मोठा असेल परंतु ही gmRL देखील एक मोठी संख्या आहे कारण ते म्हणजे गेन आहे तर या प्रकरणात इनपुट रेजिस्टन्स हे RG पेक्षा बर्यापैकी लहान असेल तर हे वापरून तुम्ही C1 ची मर्यादा मोजू शकता आणि C1 हा त्या मर्यादेच्या तुलनेत दहा पट किंवा त्याहून अधिक सेट करू शकता